तर आपण बर्याच वेगवेगळ्या रणनीतींबद्दल बोललो आहोत शिकावू केंद्रीकरण कसे समाविष्ट करावे आणि आमचे बरेच प्रेक्षक शिक्षकही आहेत जर मला शिकावू केंद्रीकरण करायचे असेल आणि जर ते अवघड बनले असेल तर या सर्व योजनांचा एकत्रितपणे समावेश करणे आपल्याला माहित आहे म्हणून जेव्हा ते कोणतीही शिक्षण सामग्री तयार करीत असतात तेव्हा तीन प्रमुख धोरणे लक्षात ठेवण्यासाठी मला सांगायची असल्यास ती काय असतील जसे मी अशा काही गोष्टींचा विचार करू शकतो ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना बर्याच अॅक्टीव्हिटी करण्यास भाग पाडले जावे आपण जाणता ते परस्पर संवादी असले पाहिजे म्हणूनच जर आपल्याकडे शिक्षक म्हणून डिझायनर असतील तर कदाचित आपण मिश्रित शिक्षणाची निवड करू शकता जिथे आपल्यासारखे शिक्षक उपलब्ध असतील ठीक आहे जर शिक्षक उपलब्ध नसल्यास आपल्याकडे प्रशिक्षण किंवा मिश्रित शिक्षण यासारखे मार्ग असू शकतात बरोबर मग आपण वेब आधारित प्रशिक्षणासाठी जाता किंवा आपण अशा विविध गोष्टींमध्ये जाता जेथे एखादी व्यक्ती आपल्याबरोबर नसू शकते बरोबर तर जर शिक्षक तेथे असेल तर कदाचित आपण मिश्रित शिक्षणाची निवड करू शकत नाही तर त्या अंतर्गत तेथेच आपले प्रेक्षक आहेत आणि इतर बऱ्याच गोष्टी तुम्ही करु शकता असे अनेक उपक्रम आहेत जे आपण वर्गात करू शकता जेव्हा आपण सर्व काही पूर्ण केले असेल तेव्हा आपले सर्व स्टेटस नंतर येईल आणि याची आपल्याला प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही बरोबर आपल्याला जास्त प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही तर अशा अनेक प्रॅक्टिस आहेत ज्या आपण मिश्रित शिक्षणासाठी घेऊ शकता मला वाटते की शिक्षकांकरिता ही सर्वात चांगली पैज असेल आणि त्यांनी तयार केलेली कोणतीही सामग्री असल्यास शिक्षकांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत तर शिक्षकांसाठी माझ्याकडे एक गोष्ट आहे जी मी सुचवू शकते ती आपण काय शिकवीत आहात यावर अवलंबून आहे ते अभियांत्रिकी आहे विज्ञान आहे गणित आहे का तर आता मी म्हणू शकतो की तुमचे विद्यार्थी नक्कीच कुठेतरी काम करतील तर आपण काय करू शकता कदाचित त्यांना संबंधित उदाहरणे द्या जसे की जेव्हा मी एखाद्या परिस्थितीचा संदर्भ देतो तेव्हा आपण एक उदाहरण देऊ शकता जेथे ते शक्यतो हे वापरणार आहेत कारण आपण हे शिकत असल्यास आपण निश्चितपणे ते कोठेतरी वापरणार आहात म्हणून जेव्हा आपण परिस्थिती देता तेव्हा ते त्यांच्याशी संबंधित असल्याचे सुनिश्चित करा सामग्री डिझाइन करणे आपण मजकूर आणि ग्राफिक्स सह कोणतेही मार्ग करू शकता परंतु आपण परिस्थिती तयार करताना व्यापक गोष्टी देत नाही कारण आपण शिक्षक असल्याने आपल्याला आपल्या ज्ञानाची आणि तसेच शक्यतो जिथे आपण ते लागू करू शकाल त्याबद्दलही खूप जाण आहे तर मग आपण पुढे जाऊन त्यास शोधून त्यात समाविष्ट करू शकता बरोबर कारण आपले शिकणारे त्याच्याशी संबंधित राहण्यास सक्षम असेल कारण त्यांनी नुकतेच ते शिकले आहे आणि नंतर केवळ त्यांच्यासाठी हे अधिक उपयुक्त ठरेल कारण ते लागू करणार आहेत बरोबर म्हणून जेव्हा ते कार्य करण्यास प्रारंभ करतात तेव्हा नंतर त्यांच्यासाठी हे अधिक सोपे होईल डिझाइन प्रक्रियेकडे जाऊ तर जेव्हा आपणला कोणतीही शिक्षण सामग्री तयार करायची असेल तेव्हा आपण उद्योगात अनुसरण करत असलेल्या डिझाइनची प्रक्रिया काय आहे म्हणूनच मुळात आपण ई शिक्षण उत्पादने उद्योगात कशी विकसित होतात हे पाहिले तर आम्ही सामान्यत मॉडेलचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो मला असे म्हणायचे आहे जे पुनरावृत्ती होते आणि ते लहान आणि जलद सायकल मध्ये देखील कार्य करते तर मुळात आपण सक्सेसिव्ह अॅपरॉक्सीमेशन मॉडेल वापरतो त्याला एसएएम एक संक्षेप म्हणून संबोधले जाते तर आपण हे मॉडेल का स्वीकारत आहोत त्याचे मुळ कारण मी तुम्हाला देतो तर वॉटरफॉल डिझाइनऐवजी आपल्याकडे काही पायर्या आहेत आणि आपण पायरी १ वरुन एका पाठोपाठ एक पायरी ५ वर जा आणि नंतर आपल्याला थांबावे लागेल परंतु यात असे घडते ते की जर तुमच्याकडे एखादा ग्राहक असेल जो नंतर परत येईल आणि सांगेल की मला तेथे काहीतरी बदल करायचे आहे आपण परत पायरी २ वर जा आणि त्यास बदला परंतु आपल्याकडे काम करणारे गट आहेत आता आपली ग्राफिक कार्यसंघ स्वतंत्रपणे काम करणार आहे तांत्रिक कार्यसंघ स्वतंत्रपणे कार्य करणार आहे आपण एक डिझाइनर आहात जे सर्वांना जोडत आहेत आणि आपल्याकडे एक एसएमई आहे जो आपल्या समोर बसलेला आहे जो आपल्याला पुढील सामग्री देणार आहे बरोबर आणि असे व्यवस्थापक आहेत जे आपली अंतिम मुदत माहित करून घेत आहेत मिशन त्यामुळे आपल्याला सर्व बाजूंनी त्रास आहे आता त्यामध्ये जर तुम्हाला एका टप्प्यावर जावं लागेल आणि ते बदलायचं असेल तर आयुष्य खूप दयनीय आहे बरोबर तर आपल्याकडे लहान नमुने असल्यास एसएएममध्ये आपण असे करतो की आपल्याकडे तीन सायकलस आहेत ज्यात तयारीचा टप्पा आहे एक परस्परसंवादी डिझाइनचा टप्पा आहे आणि शेवटी तेथे परस्पर संवादात्मक विकास टप्पा आहे तर मुळात ह्या छोट्या सायकलस ही एक अशी कल्पना आहे की आपण प्रथम नमुना तयार करता संपूर्ण गोष्ट तयार करीत नाही आणि नंतर क्लायंटला पाठवणे असे करू नका त्याऐवजी लहान लहान नमुने तयार करा कारण आपल्याला प्रथम डिझाइन गोठवावे लागेल आपण आपल्या क्लायंटशी बोलता आपल्या एसएमईच्याशी बोलता तर ते प्रथम सामग्री गोठवतात आपण लहान बदल संपादन करू शकता ठीक आहे परंतु आपल्याला एखादा मोठा बदल करावा लागला तर समस्या आहे तर प्रथम आपल्याला आपल्या डिझाइनचे छोटे नमुने तयार करावे लागतील आपल्या क्लायंटला ते द्या जेणेकरून तेथे त्यास आवश्यकतेनुसार पुनरावृत्ती करता येईल तर पार्श्वभूमीवर जर आपण तयारीच्या टप्प्यात स्क्रीनवर पाहिले तर आपण प्रथम त्यांना देऊ शकता अशा सर्व माहिती एकत्रित करा आपण डिझाइन तयार करण्यासाठी विचार करू शकता अशा सर्व संभाव्य कल्पनांसह तयार रहा एकदा आपण हे पूर्ण झाल्यावर आपण परस्परसंवादी डिझाइनच्या टप्प्यावर जा जेव्हा आपण डिझाइन करता तेव्हा आता आपल्याकडे आपले प्रकल्प व्यवस्थापक देखील आहेत जे बजेट आणि वेळ याबद्दल आपल्याला माहिती देतील आता मी बजेट आणि वेळ यावर का जोर देत आहे कारण हे सर्व पूर्ण करावे लागेल आपल्याकडे एक निश्चित मुदत आहे आपण अनंत काळपर्यंत जाऊ शकत नाही आपल्याला हे माहित आहे की विचार करणे विचार करणे आणि तयार करणे आणि आपल्याला असे करणे शक्य नाही आपण ते वितरित करावे लागेल बरोबर आता डिलिव्हरीमध्ये असे बरेच बदल आहेत जे पूर्ण करावे लागतात आपल्या एसएमईला सामग्रीबद्दल म्हणायचे आहे की मी ठीक आहे तसे हे पुरेसे निष्कर्ष काढले आहे आणि मग आपला क्लायंट यासाठी साइन ऑफ म्हणू शकेल तर मुळात आपण जे करतो ते पहिलं डिझाईन आपण विकासाकडे जात नाही विकसित होणार नाही साधने नाहीत सॉफ्टवेअर नाही फक्त आपल्या डिझाइनसह बसून आपल्या ग्राहकांशी बोला त्यांना कॉल करा आणि प्रथम केवळ डिझाइन गोठवा त्यांना एकाधिक डिझाईन्स लहान लहान नमुने द्या आणि छोट्या म्हणजे गंभीरपणे लहान फक्त एक कल्पना आणि जर त्यांना एखादी आवडत असेल तर आपण लहान नमुना पुढे जात आहात आपल्याला हे आवडते हे त्यांना दाखवा नंतर आपण आणखी नमुने तयार करतो म्हणून जेव्हा आपण या डिझाइन बद्दल बोलता तेव्हा मला माहित आहे की स्टोरी बोर्डचा काय सामना करावा लागतो बरोबर तर प्रत्येक स्क्रीन जी प्रत्येक दृश्यमान प्रमाणे येईल आपण प्रथम त्यास डिझाइन करा होय परंतु याची एक कल्पना आता जेव्हा आपण स्टोरीबोर्ड तयार करता तेव्हा आपण प्रथम संपूर्ण स्टोअरबोर्ड तयार करत नाही जसे आपण प्रथम पाच ते दहा स्लाइड्स तयार करता ठीक आहे आणि ते त्यांना दाखवा ठीक आहे जर त्यांना तेथे हे आवडत नसेल तर ते फक्त असे म्हणतात की आपल्याला हे माहित नाही की हे ठीक नाही मला हे आवडत नाही कारण मला काही कारण नाही ठीक आहे मला हे आवडत नाही ते काळ्या किंवा निळ्या रंगाचे आहे मला निळा आवडत नाही त्यासाठी कोणतेही कारण नाही तर येथे अद्याप कोणतीही सामग्री गुंतलेली नाही आपल्या एसएमईद्वारे सामग्री आधीच दिली गेली आहे तर येथे दोन लोक आहेत बरोबर आपल्या क्लायंटमध्ये आपल्याकडे एसएमई देखील आहे आणि आपल्याकडे आणखी एक व्यक्ती आहे जो आपल्या एसएमईसह सायनिंग ऑफला असेल आपला एसएमई हा त्याचा एक भाग आहे परंतु एक एसएमई आपल्या सामग्रीचा विशेषतः प्रभारी आहे ठीक आहे उदाहरणार्थ तांत्रिक गोष्टी उदाहरणार्थ आपण कारखान्यांविषयी बोलत असल्यास किंवा आपण सॉफ्ट कौशल्यांबद्दल बोलणार असाल तर आपण इतर कोणी आहे याबद्दलचे तज्ञ नाही तर ते म्हणतील की ही बरीच सामग्री पुरेशी आहे बरोबर यापुढे जाऊ नका आणि त्यांना ठाऊक असलेल्या मूलभूत गोष्टींमध्ये जाऊ नका बरोबर तर ते काय सांगायचे ते सांगत आहेत कसं घ्यायचं हे तुमच्यावर आहे बरोबर आपण ह्याचा कसा अंतर्भाव करता बरोबर तर तुम्ही त्यांना प्रथम पाच ते दहा स्लाइड्स द्या आणि म्हणा की मी तुमची सामग्री सादर करणार आहे आपण या परिच्छेदाने बरेच काही सुरू केले आहे आणि आम्हाला वाटते की या १० स्लाइड्स त्याकडे लक्ष देतील ठीक आहे आता हे आपले डिझाइन आहे हे आपल्यासाठी अर्थपूर्ण आहे की नाही ते पहा आणि आपल्याशी आमचा फोन आहे यावर चर्चा करूया या परिच्छेदासाठी मला वाटते की हे बरेच आहे आता आपण यावर चर्चा करूया ठीक आहे आणि त्यांच्या कल्पना मिळवा कधीकधी ते चांगल्या कल्पना देतात की ते असे सांगतात की ते छान का नाही किंवा कदाचित ते उत्कृष्ट म्हणतील आपल्याला माहिती आहे आपण पुढे जाऊ ठीक आहे जसे संपूर्ण गोष्ट तयार करा ठीक आहे आणि एकदा आपली रचना मंजूर झाल्यावर आपण विकासाच्या पायरीवर पदार्पण करा कारण हे संपूर्ण संघाचे काम आहे आणि त्यांच्याकडे टाइमलाइन देखील आहेत कारण ते एका पेक्षा अधिक प्रकल्पांवर काम करत आहेत जेव्हा आपल्याकडे क्लायंट फेसिंग कंपनी असते तेव्हा तांत्रिक टीम बर्याच प्रकल्पांसह व्यवहार करते आणि मग आपला प्रकल्प एकमेव नाही त्यांच्या करत असलेल्या दशलक्ष गोष्टींपैकी ही एक आहे तर त्यामध्ये आपणास त्यांचा वेळ गंभीरपणे अवरोधित करावा लागेल आणि या वेळात आपण हे पूर्ण कराल असे त्यांना सांगा आणि पुन्हा आपण यात त्रुटी निर्माण केल्यास मला अधिक वेळ अवरोधित करावा लागेल या वेळी गोष्टी अवरोधित करण्याच्या घटना घडतात तर या बरोबरच जगावे लागेल आणि आपले ग्राफिक्स देखील आपले डिझाइनर पूर्ण झाल्यानंतर ग्राफिक्स गोठवा आपल्या एसएमईशी पुन्हा बोला त्यांना ग्राफिक दाखवा आणि म्हणा की मला असे वाटते की हे चांगले आहे आपण ते चांगले आहे की नाही हे पहा कारण कधीकधी आपली तांत्रिक सामग्रीबद्दलची समज एसएमईच्या विचारांपेक्षा भिन्न असू शकते आणि ते अंतिम शब्द आहेत कारण आपल्याला आपले एसएमई सांगतील ते डिझाइन तांत्रिक सामग्री आणि अचूकतेबद्दल समजते म्हणूनच जर ते म्हणाले की हे दृश्य छान दिसत आहे तर आपण पुढे जाऊ परंतु त्याआधी त्याला मंजूर करा ग्राफिक्स फ्रीझ करा विकास होईपर्यंत हे मागे ठेवू नका कारण जर पुन्हा आपण येथे परत येणार असाल तर आपला ग्राफिक कार्यसंघ त्यामुळे चिडणार आहेत कारण ग्राफिक कार्यसंघ देखील एकावेळी दशलक्ष प्रकल्पांवर कार्य करत असतो तर आपल्याला तेथे एक ग्राफिक डिझाइनर व्यक्ती अवरोधित करणे आवश्यक आहे जो आपली मदत करेल म्हणून पुन्हा पुन्हा आपण हे करत राहू शकत नाही बरोबर आहे म्हणून जेव्हा आपली रचना शेवटी गोठविली जाईलतेव्हा आपण ती तांत्रिक कार्यसंघास द्या ते त्याचा कोड करतील आपल्याकडे पुनरावलोकनासाठी येतील आपल्याला त्यामध्ये चुका सापडतील आणि पुन्हा ते त्यांना परत द्या नंतर अंतिम चाचणीसाठी जाईल हे सर्व वैकल्पिक सायकलमध्ये आहे जर आपण स्क्रीन पाहिल्यास आपल्याला अल्फा बीटा गोल्ड दिसेल तर हे तीन टप्पे आहेत ज्यात आपण उत्पादन वितरित केले तर अल्फा म्हणजे पहिला टप्पा हा पहिला टप्पा आहे ज्यामध्ये आपण एखादे उत्पादन तयार केले आहे ते क्लायंटला दिले आहे ठीक आहे त्या मध्ये सर्व संभाव्य त्रुटीं त्यांना सापडतील परंतु आता डिझाइनमध्ये बदल नाही उत्पादनामध्ये जर त्यांना असे वाटत असेल की काहीतरी गंभीरपणे जोडले जाण्याची गरज आहे तर ते सांगू शकतात किंवा जर त्यांना काही गोष्टी बदलायच्या आहेत तर ते बीटामध्ये केले जाईल परंतु जेव्हा गोल्ड वर साइन ऑफ जाईल तेव्हा कोणताही बदल होणार नाही तर मग ते एलएमएस वर अपलोड होईल आणि शेवटी जे आपले सर्व बजेट आहे आणि सर्व काही पूर्ण झाले आहे ते बंद झाले आहे नंतर पुढील प्रकल्प म्हणून आपण उत्पादनांची विकास करण्याची ही जलद पद्धत हाती घेतली आहे वॉटर फॉल डिझाइनऐवजी ही नेहमीच अधिक चांगली असते जीवन अधिक सोपे आहे तर शिकाऊ केंद्रित एलएमएस पहिल्या डिझाइन प्रक्रियेमध्येच स्वतः चित्रात येतात आणि नंतर ते क्लायंटकडे जातात आणि जर त्यांच्याकडे काही सूचना असतील तर त्या देतील आणि नंतर घटकांचे अंतिम डिझाइनिंग पुढे जाईल ते होय ते टिकवून ठेवतील कारण आपल्या डिझाइनच्या टप्प्यात जर क्लायंटला खात्री नसेल तर परंतु जर आपण डिझाइनर म्हणून सहमत असाल तर हे छान आहे की आपल्याला हे समाविष्ट करावे लागेल अन्यथा संपूर्ण गोष्टी जसा मी विचार केला आहे त्याचा काही अर्थ नाही मला खरोखर हे समाविष्ट करणे आवश्यक आहे नंतर आपण आपल्या डिझाइनचा बचाव करा आणि त्यांना समजले की ते त्यांच्याकडे डिझाइन पार्श्वभूमी नाही त्यांना फक्त हे माहित आहे की हे आपल्या शिक्षकांसारखे आहे त्यांच्याकडे डिझाइनची पार्श्वभूमी नाही त्यांना फक्त त्यांची सामग्री माहित आहे त्यांना डिझाइन मुळीच समजत नाही तर आपण त्यामध्ये तज्ञ आहात आपण जे तयार केले आहे त्याचा बचाव करा बरोबर तर आपण फक्त ही जलद पद्धत म्हणून प्रक्रियेच्या अनुक्रमांबद्दल बोललो तर मर्यादित स्त्रोतासह आयडीचा विचार करुन हे करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या संसाधनांची आवश्यकता असेल म्हणून जसे मी म्हणालो की आपले सर्व काम टाइमलाइन आणि बजेटशी निगडित आहे आणि फक्त आपल्या ग्राहकांनाच नाही तर आपल्या व्यवस्थापकांना आपल्या कार्यसंघाला देखील आपण उत्तरदायी आहात कारण आपण संघाचे नेतृत्व करीत आहात येथे जेव्हा आपण म्हणतो की आपल्याबरोबर आयडी मर्यादित स्त्रोतांमध्ये प्रतिबंधित आहे आणि आपण शिक्षक देखील समाविष्ट करतो होय ते प्रत्येकजण प्रत्येकजण मला माहित आहे की जेव्हा मी डिझाइनर म्हणतो तेव्हा मला असे म्हणायचे आहे की त्यांच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता कोणीही त्या सीटवर बसलेला आहे मी तिथे बसलेल्या कोणालाही ई शिक्षण उत्पादन तयार करण्यासाठी घेत आहे तर त्या मुळात आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण एकाधिक गोष्टींसाठी उत्तरदायी आहात आणि जर आपण एखाद्या संघाचे नेतृत्व करीत असाल तर आपण आणखी जबाबदार आहात कारण जर तुमचा संघ कार्य करत नसेल किंवा त्यांच्यात काही अडचण असेल तर त्यांना अडथळे असतील तुम्ही त्यास उत्तर देणार आहात तुमचा कार्यसंघ तुम्हाला उत्तर देणार नाही कारण तुमचा क्लायंट तुम्हाला असे विचारेल की हे का केले नाही तेजाऊन आपल्या कार्यसंघाला विचारणार नाहीत म्हणून आपण नेहमी संकालनामध्ये असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे तर दर आठवड्याप्रमाणे किंवा दर २ आठवड्यात जास्तीत जास्त नियमित सभा घ्या जिथे आपण त्याला स्क्रॅम म्हणू शकता किंवा आपण त्यास जलद म्हणू शकता चेक आपल्याला माहित असेल आपल्या संपूर्ण कार्यसंघासाठी चेक पॉईंट माहित असेल आणि प्रत्येकजण एकाच पृष्ठावर असल्याचे सुनिश्चित करा जर लोकांना कोठे तरी त्रास होत असेल तर आपण त्याचे निराकरण केले आहे याची खात्री करा तेथेच त्याचे निराकरण झाले आहे त्यांना आवश्यक असलेले तांत्रिक सहाय्य परवाने कालबाह्य होत असल्यास किंवा कधीकधी लोक कंपनी सोडून गेल्यास किंवा नवीन लोक सामील होत असतील तर परवाने हस्तांतरित केले जाणे आवश्यक आहे या सर्व प्रशासकीय सामग्रीमध्ये आपल्या वेळेचा परिणाम होणार आहे म्हणून आपण नेता किंवा आपल्या कार्यसंघाच्या सदस्यांपैकी एक म्हणून आपण परिचित आहात हे आपणास माहित आहे हे सुनिश्चित करा आपण याची काळजी घेऊ शकता याची खात्री करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या टाइमलाइनचे पालन करण्यास कठोर आहात आपण एक व्यक्ती म्हणून आपली टीम नक्कीच तिथे आहे परंतु अल्फासाठी साइन ऑफ तारीख काय आहे बीटासाठी कोणत्या साइन ऑफ तारीख आहे गोल्डसाठी अंतिम साइन ऑफ तारीख काय आहे याची आपल्याला माहिती आधीच आहे तुम्हाला आधीच माहिती देण्यात आली आहे

तर आपण नेहमीच त्यामध्ये असल्याचे सुनिश्चित करता जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला हे माहित आहे की मी हे साध्य करणार नाही तर असे होत नाही आपण जाऊन आपल्या व्यवस्थापकाला कळवा असे का होत नाही ते त्याला किंवा तिला सांगा त्यांना आपल्यास त्याची उत्तरे माहित करुन द्या ते ठीक आहे तर आपल्या क्लायंटशी त्यांनी पुढील चर्चा केली आणि त्यांनी त्यांना थोडक्यात सांगितले की आम्ही थोडा पुढे ठेवू शकतो या सर्व वाटाघाटी होतात परंतु जर आपण शेवटच्या क्षणी सांगितले की उद्याची तारीख आहे आणि मी हे करू शकत नाही मग ते चांगले व्यावसायिक वर्तन नाही याची खात्री करुन घ्या की तुम्ही सर्वांना माहिती दिली असेल आणि शक्य तितक्या ग्राफिकचा पुनः उपयोग करा कारण तुमचा संघ खूप परिश्रम घेत आहे तर पुन्हा पुन्हा नवीन नवीन ग्राफिक्स तयार करण्याऐवजी आपण त्यापैकी काहींचा पुन्हा वापर करू शकता की नाही याचा प्रयत्न करा कारण डिझायनर म्हणून याचा विचारही कुणीतरी केला होता तर पहा की आपल्याला हे माहित आहे की कदाचित काही गोष्टी सुरवातीपासून तयार करु नका प्रयत्न करा आणि त्यास थोडे बदला आणि मग प्रयत्न करुन त्याचा वापर करा तर हे थोडे मार्ग जाणून घ्या जेणेकरून आपण आपला वेळ आणि बजेट वाचवू शकाल आणि शेवटी आपण फक्त हे वितरित करू शकता आणि ते लहान नमुने तयार करुन पाहू शकता आता समजा आपण काम करत असताना आपल्याला चांगली कल्पना येईल आणि आपल्याला असे वाटते की आपल्याला हे माहित आहे की आपल्याला सामग्री जलद कळेल आपण कदाचित वापरत असलेल्या एका सॉफ्टवेअरवर अडकण्या ऐवजी कदाचित हे द्रुतगतीने कार्य करेल आपण एक छोटासा नमुना तयार करा आणि आपल्या व्यवस्थापकास दाखवा आणि म्हणा की आपल्याला हे माहित आहे की हे वेगाने दिसते ते त्यांचे कौतुक करण्यापेक्षा अधिक चांगले आहेत कारण त्यांना असे वाटते की आपण चांगल्या उदाहरणे चांगल्या कल्पना घेऊन येत आहात आणि ते त्यास सहकार्य करतील समजा वेगवान सोपी आणि द्रुत प्रशिक्षण सत्रे समजा तुम्हाला काही उपकरणांवर चांगला अनुभव मिळाला असेल तर तुम्ही तुमच्या संपूर्ण टीमला थोडक्यात सांगू शकता अर्धा एक तास लागतो आणि या काही वैशिष्ट्यांविषयी फक्त त्यांना माहिती देतानाच ते पुढील मदतीसाठी आपल्याकडे नेहमी येऊ शकतात परंतु त्यांना सॉफ्टवेअरबद्दल थोडक्यात शिकण्यात जास्तीतजास्त १ तास त्यांना थोडक्यात सांगा आणि एकदा त्यांना जाण्यास सांगा आणि सराव करायला सांगा आणि जर त्यांना आपल्या मदतीची आवश्यकता असेल तर आपण नेहमी तिथे असाल म्हणून मी निष्कर्ष काढू शकतो की हा नेहमीच सांघिक प्रयत्न असतो बरोबर तर आम्हाला वारंवार प्रश्न पडतो की मी एक मनुष्य संघ म्हणून ई शिक्षणची निर्मिती करू शकतो होय हे आपण करू शकता परंतु आपला कार्यसंघ एकत्र काम करण्यापेक्षा आणि ते वापरत असलेल्या प्रयत्नांपेक्षा खूपच जास्त वेळ असेल कारण आपण प्रत्येक गोष्ट तयार करण्याच्या दृष्टीकोनातून एक आहात आपणास मदतीचा हात मुळीच मिळणार नाही तर आत्ता मी डायबॉल्डमध्ये काम करत असताना मला स्वतःहून सर्व काही करावे लागते माझ्या प्रोजेक्टची काळजी घ्यावी लागते आणि आपल्या स्वतःहून सर्व काही करण्याची कौशल्ये आपल्याकडे असणे आवश्यक आहे होय एक डिझाइनर म्हणून मी खूप प्रामाणिक असेल आपल्याकडे ही कौशल्ये असणे अपेक्षित आहे तर आपल्याकडून ग्राफिक्सचे आकलन असणे अपेक्षित आहे आपल्याकडे विकासासाठी वापरल्या जाणार्या सॉफ्टवेअर साधनांची समज असणे आवश्यक आहे आपण कोरे जाऊ शकत नाही कारण तुम्ही तिथे जाऊन रिकामे बसून असे सांगितले तर मला फक्त डिझाईन माहित आहे मी माझे डिझाइन तयार केले आहे मी फक्त बसणार आहे तर असे होत नाही कारण कधीकधी आपल्याला माहित आहे ग्राफिक्स डिझाईन करणारे लोक येतात आणि आपल्याला सांगतात की हे छान दिसत आहे चला आपण हे वापरुया आता आपल्याला माहित नाही की आपल्या उर्वरित प्रतिमा वेक्टर ग्राफिक्स होत्या का आणि आता अचानक आपण वर्ण भिन्न आधारित ग्राफिक्स सारखे भिन्न वापरण्यास सुरवात केली काहीही जुळत नाही आणि कधीकधी आपण परिमाण निश्चित केले आहेत या सर्व गोष्टींशी आपण परिचित नसल्यास आता काही कंपन्या आरजीबीच्या मूल्यांचे कठोरपणे पालन करतात माझ्यावर विश्वास ठेवा की ते छटाचे काटेकोरपणे पालन करतात आपण त्या छटा बदलू शकत नाही वॉव तर जर आपण आरजीबीमध्ये भिन्न क्रमांक घेतला तर आपली संपूर्ण स्क्रीन पूर्वीच्या स्क्रीनपेक्षा वेगळी दिसेल तर यापूर्वी आपली बनविलेले १० मॉड्यूल्स १ आरजीबी मूल्यासह असल्यास आणि आपण कुठेतरी ती बदलण्याची एक त्रुटी केली आहे आता आपली संपूर्ण स्क्रीन भिन्न दिसत आहे आणि १० २० आयडी कार्य करीत आहेत आता जर प्रत्येकजण चुका करण्यास प्रारंभ करीत असेल तर आपण कल्पना करा की संपूर्ण स्क्रीन कशी दिसेल आणि एक शिकणारा सर्व मॉड्यूल्स घेत आहे तर हा गरीब माणूस हे सर्व एका वेळी घेतल्याने शेवटी आपल्याला काहीतरी अप्रिय वाटेल असे पहायला मिळेल तर त्या मार्गाने आपण किमान प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे ठीक आहे तर आपल्या वर्णनाबद्दल धन्यवाद तर आम्हाला आमच्या शिक्षक आणि प्राध्यापक सदस्यांकडून विनंत्या प्राप्त होत आहेत जे सर्व का साधनांविषयी किंवा सॉफ्टवेअरविषयी अभ्यासक्रम घेत आहेत की ते त्यांची स्वतःची सामग्री तयार करण्यास सक्षम होऊ शकतात यावर आपण काही उदाहरण देऊ शकता तर मुळात चांगल्या ई शिक्षणासाठी सामग्री विकासासाठी ओपन सोर्स इतके उपलब्ध नसतात परंतु आपल्याला विनामूल्य ३० दिवसांची चाचणी सत्रे मिळतात तर मी म्हणेन की जर तुम्हाला प्रतिसाद देणारी रचना हवी असेल तर तुम्ही अॅडोबच्या राइज घेऊ शकता तर अॅडोब राइझमध्ये आपण प्रतिसादात्मक डिझाइन तयार करू शकता आणि ई शिक्षण उत्पादने तयार करण्यासाठी आपण या सर्व गोष्टींचा वापर करुन कथा मोहक करू शकता डब्ल्यूबीटी निश्चितपणे किंवा आपण ठरवू शकतील अशा मिश्रित शिक्षणाद्वारे आहे आणि कधीकधी किंवा ते पीपीटीमध्ये आईस्क्रीम वापरतात जसे पीपीटीइतकेच सोपे असे की आपण फक्त आईस्क्रीम घेऊ शकता ही एक जोड आहे आणि त्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या संवादात्मक आणि व्हिडिओ स्क्रिप्ट तयार करू शकता असे मला वाटते की टेलीस्टेशन्स देखील शक्य आहेत ठीक आहे केवळ व्हिडिओंशिवाय कॅमटेशीया फक्त व्हिडिओंसाठी आहे तर याव्यतिरिक्त मी तुम्हाला एक संपूर्ण यादी देत आहे आपण फक्त यूआरएलवर क्लिक करू शकता आणि आपल्याला अस्तित्वात असलेल्या सर्व संभाव्य साधनांची संपूर्ण कल्पना मिळेल मी म्हणेन की त्यास प्रथम माहित असणे आवश्यक आहे प्रयत्न करून पहा आपणास हे आवडत नसल्यास पुढील आणि पुढे जाण्यासाठी आपल्याकडे असलेल्या व्हिडिओंसाठी जा परंतु डब्ल्यूबीटी विकसित करण्यासाठी आपल्याला फक्त ३० दिवसांची चाचणी घ्यावी लागेल छान आपल्याला काय आवडते आणि काय आपल्यास परिचित आहेत ते पहा आणि त्यासंबंधी अनेक ट्यूटोरियल्स अडोबवरच उपलब्ध आहेत तर बरेच ट्यूटोरियल आपण हे सहजपणे शिकू शकता आपल्याकडे जे काही आहे ते आमच्या आमच्या विद्यार्थ्यांना सांगायचे आहे त्यांनी काय अनुसरण करावे त्यांनी शिकाऊ केंद्रित ई शिक्षण सामग्री कशी तयार करावी आपल्या शिकणार्यासाठी किंवा आपल्या डिझाइनरसाठी आपले विद्यार्थी आपले डिझाइनर असले पाहिजेत तर मुळात आपल्या प्रेक्षकांना लक्षात ठेवा की हा सर्वात थम रूल आहे कारण आपण ज्या व्यक्तीसाठी हे बनवत आहात तो कोण आहे आता जर एखादी व्यक्ती खूप ज्येष्ठ आहे तर तो कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आपण बालवाडीची उदाहरणे जाणताच आपण त्याला देऊ शकत नाही तो ते वाचणार नाही आणि कदाचित तो तुम्हाला काढून टाकेल परंतु जर तो मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर आपणास त्याच्यासाठी संबद्ध आणि द्रुत जलद संपूर्ण असावे परंतु ते रिक्त आहेत त्यांना आपल्या कंपनीबद्दल काहीही माहिती नाही आपण त्यांना खूप तपशीलवार उदाहरणे द्यावी जेणेकरुन त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे त्यांना समजू शकेल म्हणून जर आपण के 12 शिक्षणात गेलो तर आपल्या प्रेक्षकांचे विचार लक्षात ठेवून यास काही देणे घेणे नाही अशा कंपन्या आहेत ज्या के 12 शिक्षणात काम करतात त्यामध्ये हे सर्व गणिते विज्ञान रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आहे त्यांचा सॉफ्ट कौशल्यांशी काही संबंध नाही किंवा आपणास क्लायंट माहित आहेत आपण त्यांची खात्री आहे की आपण त्यांच्या पाठ्यपुस्तकांवर किंवा त्यांनी गोठवलेल्या कोणत्याही गोष्टीचे पालन केले आहे याची खात्री करुन घ्या त्यांना हे बरेच काही सांगायचे आहे तर आपणास आपल्या प्रेक्षकांना योग्य प्रकारे माहिती आहे याची खात्री करुन घ्या आणि त्याही आत मी म्हणेन की आपण बजेट आणि टाइमलाइनचे पालन केले असल्याचे सुनिश्चित करा कारण आपण असे केले नाही तर आपल्या प्रकल्पांमध्ये बर्याच काळापासून अडथळा येऊ शकतो आणि प्रत्येकाच्या मनाची भावना फक्त खराब होऊ शकते तर आपण ते बजेट टाइमलाइन प्रेक्षक याची खात्री करा तर या सत्रात अनुरा यांनी बर्याच शिकाऊ केंद्रीत रणनीतींचा त्या कशा अंमलात आणता येतील याचा उल्लेख केला आहे ई शिक्षण सामग्री तयार करताना शिकणाऱ्यांसाठी आव्हान कसे वाढवायचे याबद्दल बोलल्या आहे सक्रिय जीवनाचा उपयोग वास्तविक जीवनातील परिदृश्यांचा वापर आणि त्यांनी गेमिफिकेशन लीडर बोर्डिंग वापर उदाहरणे दिली आहेत वैयक्तिकरण विभाजन व्हिज्युअल डिझाइनची तत्त्वे प्रतिसादात्मक डिझाइन कसे तयार करावे शिकणार्यावर नेव्हिगेशनची सक्ती कशी करु नये आणि स्वतची गती ठेवणे यासारख्या मल्टीमीडिया तत्त्वांचा वापर अभिप्राय प्रदान करणे आणि परस्परसंवादी बनविणे हे सांगितले त्यांनी डिझाइन प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सक्सेसिव्ह अॅपरॉक्सीमेशन पद्धतीबद्दल देखील सांगितले आहे ई शिक्षण सामग्रीच्या डिझाइनसह प्रारंभ करण्यासाठी त्यांनी काही सॉफ्टवेअर साधने देखील प्रदान केल्या आहेत आणि शेवटी त्या लक्ष्यित प्रेक्षक बजेट आणि टाइमलाइनबद्दल बोलल्या जे ई शिक्षण सामग्रीची रचना करताना लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे पैलू आहेत तर यापैकी बहुतेक बाबींचा अभ्यासक्रम आमच्या अहवालात केला गेला आहे परंतु हे ई शिक्षण डिझाइनमध्ये काम करणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांकडून येत आहे तर या मुख्य पैलूंवर हा उद्योगाचा दृष्टीकोन आहे म्हणून वेळ काढून आम्हाला या सर्व गोष्टींबद्दल माहिती दिल्याबद्दल आम्ही अनुराचे आभार मानू इच्छितो माझा आनंद तर धन्यवाद माझा आनंद तर धन्यवाद धन्यवाद